रियलिस्टिक अँटिना मध्ये काय समस्या आहे ते पाहूया ठीक आहे तर रियलिस्टिक अँटिना आहे अर्थात काही अँटिना जिथे लांबी मर्यादित आहे ठीक आहे आता मर्यादित लांबीच्या अँटिना मध्ये आपण कोणते करंटचे वितरण गृहित धरता कल्पना नाही बरोबर तर तुम्ही असे समजू शकता उदाहरणार्थ मी तुम्हाला ट्रान्समिशन लाइन दिली आणि मी तिला टोकाला ओपन सर्किट ठेवले आणि मी दोन टोकांना वाकवले तर ते अँटिना चे एक अगदी ढोबळ स्वरूप आहे ठीक आहे तर ट्रान्समिशन लाइनवर करंटचे वितरण काय आहे सायनोसॉइडल स्टँडिंग वेव्स् बरोबर आहे तर सायनोसॉइडल विशेषत जर ते शेवटी ओपन सर्किट असेल तर तर अँटिना च्या शेवटच्या टोकाला काही प्रकार च्या तारा फिल्ड हे करंट हा 0 होणार आहे आणि जी काही लांबी आहे त्यानुसार माझ्याकडे काही प्रकारचे सायनोसॉइडल वितरण असेल असे मला म्हणायचे आहे होय मी अँटेना तयार करण्यासाठी काल्पनिक जसे की मानसिक प्रयोग करत आहे बरोबर परंतु हे वास्तववादी होणार नाही आपण तिला वाकवल्यावर ती ट्रान्समिशन लाईन सारखी राहणार नाही तर करंट वितरण यापुढे सायनोसॉइडल वितरण राहणार नाही तर प्रत्यक्षात मला वास्तविक अँटिनामध्ये करंट चे वितरण माहित नाही जर मला वास्तविक करंटचे वितरण माहित नसेल तर मी यापुढे या अभिव्यक्तीचा योग्य वापर करू शकत नाही मला माहिती नसेल तर मला कसे समजेल कॉन्वोलुशन तर मला माहित नाही म्हणूनच येथे CEM आपल्या बचावासाठी येतो तर कॉम्प्यूटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आपल्याला J मोजण्यास मदत करतेबाउंड्री कंडिशन दिल्या असतील तर मला मिळेल नंतर मी परत या जागेवर इथे आलो तर मला मिळेल मिळेल मिळेल म्हणूनच CEM आता इथे बचावासाठी येते बरोबर CEM आम्ही ची गणना करतो होय अगदी आपल्या प्राथमिक उदाहरणाप्रमाणेच इंटिग्रल इक्वेशन पद्धतीमध्ये जेथे आम्हाला चार्ज चे वितरण शोधायचे होते बरोबर त्यामुळे ची गणना नंतर नंतर आणि हे सामान्य तत्वज्ञान आहे जे आम्ही अनुसरतो आता येथे दोन भिन्न प्रकरणे आहेत ज्याबद्दल आपण बोलत आहोत एक म्हणजे ट्रान्समिशन आणि दुसरे म्हणजे रिसीव्हिंग मोड मध्ये कार्यरत अँटेना तर जेव्हा अँटेना ट्रान्समिशन मोड मध्ये कार्य करते तर हे सामान्यत आपण असे दर्शवाल येथे काही जनरेटर आहे हा जनरेटर एक करंट तयार करीत आहे आणि हा करंट रेडिएट होत आहे म्हणजे या करंटमधून एक फिल्ड तयार होत आहे तर हे ट्रान्समीटिंग चे प्रकरण आहे हे रिसिवड प्रकरणांमध्ये काय होते जर हे माझे अँटेना काय घडत आहे की काही त्या अँटेनावर पडत असेल तर तेकाय करेल ते जनरेट करेल हे या धातूच्या रचनेत करंट चे प्रवाह निर्माण करेल तर हे येथे करंट निर्मितीस प्रेरणा देईल आणि ते करंट मी घेऊ शकतो आणि त्यास रेझिस्टरच्या तिथे ड्रॉप करू शकतो आणि व्होल्टेजची गणना करू शकतो आणि मुळात ही गोष्ट मिळवू शकतो बरोबर आहे तर रिसीव्हिंगच्या बाबतीत हेच घडत आहे आणि हे येथे ट्रान्समीटिंग च्या प्रकरणात आहे तर दोन्ही प्रकरणांमध्ये सामान्य म्हणजे तेथे एक इंड्युसड् करंट आहे एका प्रकरणात जनरेटर वायरच्या पृष्ठभागावर करंट वाढविते आणि नंतर ते करंट रेडिएट होते आणि रिसीव्हिंगच्या बाबतीत पृष्ठभागावर करंट उत्तेजित होतो आणि जो करंट उत्साहित झाला आहे हे आपण एका अर्थाने समजून घेतोय तर दोन्ही बाबतीत एक इंड्युसड् करंट आहे आणि सध्या आपण कंडक्टरबद्दल बोलत आहोत खरं तर खूप चांगले कंडक्टर ठीक आहेत तर फक्त एक वायरचा विचार करा ही अर्थ समजून देणारी बाब आहे आणि आपण त्याला पृष्ठभागावर प्रवृत्त केल्या जाणार्या करंटसारखे देखील विचार करू शकता तो करंट अर्थात जेव्हा वायर आणि रेझिस्टरमधून करंट वाहतो तेव्हा व्होल्ट येतो तुम्ही असे म्हणता की व्होल्टेज आधी आला आणि नंतर करंट किंवा करंट प्रथम आला आणि नंतर व्होल्टेज काही फरक पडत नाही बरोबर तर ती सारखीच गोष्ट आहे आपण शुद्ध भौतिकशास्त्रज्ञाला विचारल्यास काही आहेत होय अभियांत्रिकी दृष्टीकोनातून काही फरक पडत नाही तिथे इंड्युसड् करंट आहे इंड्युसड् करंटच्या स्पष्टीकरणात आपण जाण्याचे कारण आहे की आपल्याला करंट ला फिल्डशी संबंधित करणारा एक मार्ग माहित आहेबरोबर आहे जर मला माहित असेल तर मी ची गणना करू शकतो बरोबर तर तेच तत्वज्ञान आम्ही वापरणार आहोत परंतु जर तुम्ही मला व्होल्टेज दिले तर अचानक मला मॅक्सवेलच्या समीकरणांचेMaxwell's equations काय करावे हे माहित नाही मी त्यामध्ये व्होल्टेज का ठेवतो की ते इलेक्ट्रोस्टॅटीक्स आहे बरोबर इलेक्ट्रिक फिल्डचे ग्रेडियंट आहे किंवा जे काही असेल ते किंवा व्होल्टेजचे ग्रेडियंट आहे ते इलेक्ट्रिक फिल्ड होय होय तेच तर आम्ही इथे असलेल्या इंड्युसड् करंटतत्त्वज्ञानाचे अनुसरण करतो ठीक आहे म्हणून जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा आपण अधिक तपशीलांवर जाऊ परंतु मूळ मुद्दा असा आहे की इंड्युसड् करंटच्याविषयी बोलले पाहिजे इंड्युसड् करंट बरोबर अजून दुसरी कोणती फिल्ड सारखी अन्य गोष्ट आहे होय रिसीव्हिंग अँटिनाच्या बाबतीत तिथे एक इंसिडन्ट फिल्ड आहे बरोबर एक असे फील्ड आहे ज्यामध्ये करंट निर्माण होण्यास सुरुवात होत आहे आणि तो करंट देखील स्वतः रेडिएट करेल त्याचप्रमाणे जनरेटिंगच्या बाबतीत जनरेटरद्वारे इंड्युसड् व्होल्टेज किंवा इंड्युसड् करंट आणि वायरवर काहीतरी असणार आहे तर मला दोन गोष्टींबद्दल काळजी करण्याची गरज आहेबरोबर आहे